तर स्वागत आहे हे इंटिग्रल कॅल्क्युलस डबल इंटिग्रल्स वरील व्याख्यान क्रमांक 29 आहे आणि विशेषतः आपण या व्याख्यानात इंटिग्रेशनचा क्रम बदलण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर मागील व्याख्यानातून लक्षात ठेवण्यासाठी आपण काही सोपी भूमिती पाहिली आणि उदाहरणार्थ जर आपण फंक्शनचे रेक्टँग्यूलर डोमेन घेतले तर हे इंटीग्रल जर डबल इंटीग्रल असेल तर आपण सिंगल इंटिग्रल्सची दोनवेळा पुनरावृत्ती करून व्हॅल्यू काढू शकतो वेळ तर एकतर आपण हे फंक्शन या dx वर इंटीग्रेट करू शकतो आणि x ची लिमिट a ते b पर्यंत जाईल तर प्रथम x च्या संदर्भात सिंगल इंटीग्रलची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करा आणि हे y चे फंक्शन करेल जे इंटीग्रेट केले जाऊ शकते आणि y च्या संदर्भात दुसरे चरण आहे तर y ची लिमिट c ते d पर्यंत असेल आपण क्रम बदलू शकतो येथे याचा अर्थ असा की आपण प्रथम y च्या संदर्भात इंटीग्रलची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करू शकतो जेथे y ची लिमिट c व d पर्यंत जाईल आणि शेवटी आपण x च्या संदर्भात सिंगल इंटीग्रलची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करू शकतो आणि त्या बाबतीत लिमिट a टू b असेल आपण काही अन्य डोमेन देखील पाहिले आहेत तर उदाहरणार्थ या डोमेनला y च्या दिशेने v1 आणि v2 फंक्शनने बांधलेले आहे आणि y च्या दिशेने आपल्याकडे या कन्टीन्युअस लिमिट x च्या बरोबरी a ते x समान आहेत तर या परिस्थितीत आपल्याकडे आता अशी शक्यता आहे की आपण प्रथम इंटीग्रेट केले पाहिजे किंवा ते सोयीचे आहे किंवा प्रथम y च्या दिशेने इंटीग्रेट करणे सोपे आहे आणि y ची लिमिट पासून या पर्यंत असेल आणि x च्या मर्यादेसाठी आपल्याकडे a to b असेल तर या प्रकरणात हे दुहेरी इंटीग्रल प्रथम आतील असेल तर y च्या मर्यादेनुसार मी म्हटले आहे की पासून या पर्यंत असेल आणि नंतर किंवा शेवटी आपण यास इंटीग्रेट करू शकतो x च्या मर्यादेत a ते b पर्यंत लिमिट असतील किंवा आपल्याकडे हे डोमेन उदाहरणार्थ आहे तर या प्रकरणात प्रथम आपल्याला एक्सच्या संदर्भात इंटीग्रेशनचा विचार करावा लागेल कारण x साठी ही व्हेरिएबल लिमिट सेट करणे अधिक सुलभ आहे तर x ची लिमिट पासून पर्यंत असेल आणि नंतर दुसर्या चरणात y च्या संदर्भात इंटीग्रेशन करू तर येथे आपल्यास एक्सच्या संदर्भात आतील एक हे इंटीग्रल असेल तर लिमिट ते असेल आणि बाह्य एकास c ते d पर्यंत लिमिट असतील म्हणून जेव्हा आपण रेक्टँग्यूलर डोमेन असतो तेव्हा आपण या साध्या प्रकरणांमध्ये हे पाहिले आहे की आपण प्रथम x च्या संदर्भात गणना केली की y च्या संदर्भात लिमिट बदलू शकतो हे तितके सोपे आहे परंतु जेव्हा आपल्याकडे अशी डोमेन असतात उदाहरणार्थ या आकृतीत किंवा इतरात जेव्हा आपण ते पाहिले पाहिजे की कोणती सुविधा आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे जाणवले आहे की प्रथम आपण x च्या संदर्भात आणि नंतर y च्या बाबतीत इंटीग्रेट केले पाहिजे तर दुसर्या बाबतीत प्रथम x च्या संदर्भात आणि नंतर y च्या संदर्भात इंटीग्रेट होणे अधिक सोयीचे आहे तर ही एक अशी परिस्थिती आहे जिथे आपण येथे सोयीचा क्रम पाहू शकता परंतु इंटिग्रण्डवर अवलंबून इतर कारणे देखील असतील जी y च्या संदर्भात सुलभ किंवा शक्य किंवा सोयीस्कर किंवा प्रथम x च्या संदर्भात इंटीग्रेट केली जातात तर ही चर्चा येथे आहे उदाहरणार्थ आपल्याकडे आहे तर प्रश्न हा आहे की आपण क्रम का बदलू तर या कारणांवरून हे स्पष्ट होईल की आपल्याकडे x च्या संदर्भात आतील आहे आणि x ची लिमिट y पासून a पर्यंत जाईल तर x बरोबर y ते x बरोबर a ही आतील इंटिग्रलची लिमिट आहे आणि बाहेरील आपल्याकडे y बरोबर 0 ते y बरोबर a इतके आहे आता प्रश्न असा आहे की जर आपण दिलेल्या क्रमात प्रथम x च्या संदर्भात इंटीग्रेट केले तर आपण काय केले पाहिजे आपण येथे इंटिग्रन्डमध्ये 12 चा विचार केला पाहिजे आणि नंतर आपल्याकडे हा आपला इंटिग्रन्ड आहे नंतर आपल्याकडे येथे x च्या संदर्भात इंटीग्रल y ते a पर्यंत आणि y च्या संदर्भात 0 पासून a पर्यंत dx dy आहे तर x च्या संदर्भात हे लॉगरिथमिक फंक्शन असेल तर आपल्याकडे अर्ध्या भागासह हा इंटीग्रल असेल आणि नंतर आपल्याला x साठी y ते a आणि नंतर बाह्य 0 ते a पर्यंत लिमिट देखील ठेवावी लागेल आणि आपल्याला dy मिळेल तर हे y चे फंक्शन बनेल जे आता होईल आणि नंतर येथे आपल्याकडेही मायनस ln असेल तर आता किंवा या फंक्शनचे इंटीग्रेशन करणे खूप अवघड आहे परंतु आपल्याला येथे काय कळेल आपण इंटीग्रेशनची क्रमवारी बदलल्यास हे मोजणे अधिक सोपे होईल म्हणूनच जर आपण इंटीग्रेशनच क्रम बदलला तर पहिली पायरी नेहमीच आपल्याकडे इंटीग्रेशनचे डोमेन रेखाटन ही होते तर या परिस्थितीत आपल्याकडे काय आहे आपल्याकडे हा x ऍक्सिस आहे असे समजू आणि आपल्याकडे हा y ऍक्सिस आहे तर आतील लिमिट xy आहे येथे ही लाईन x बरोबर y च्या समान आहे आणि ही आतील इंटीग्रल x बरोबर y पासून कॉन्स्टंट लिमिट a पर्यंत जाते तर x हा y पासून a पर्यंत जाईल तर आपण या लाईनपासून प्रारंभ करतो आणि ती a पर्यंत जाते तर हा पॉईंट येथे आहे असे समजू तर हे xa आहे आणि नैसर्गिकरित्या देखील हा ya पॉईंट आहे तर येथे ही x ची लिमिट y वरुन a पर्यंत जाते तर या पॉईंटची ही लाईन xa आहे तर आता हे इंटीग्रेशनचे डोमेन आहे आणि आपण इंटीग्रेशनचा क्रम बदलू इच्छित असल्यास तर आता ही आकृती खूप उपयुक्त ठरेल तर मग आपल्याकडे काय असणार आपल्याकडे समान इंटिग्रण्ड नैसर्गिकरित्या असेल आणि नंतर येथे dy आणि dx असेल तर क्रम बदलला जाईल तर प्रथम आपल्याला y ची लिमिट येथे निश्चित करावी लागेल तर y च्या लिमिटसाठी आपण आता y च्या दिशेने जाणा या लाईन ओलांडून पुढे जाऊ आणि ती कोठे जात आहे ते पाहू आणि डोमेन कोठे सोडते ते पाहू तर येथे संपूर्ण डोमेन व्यापण्यासाठी नेहमीच ही एंट्री करत आहे येथे y0 आहे तर येथे लिमिट y0 असेल आणि जेथे हे आहे त्या रेषेवरून डोमेन सोडत आहे ते yx असेल तर y0 पासून yx आणि x ची लिमिट यातून x0 ते xa असेल तर अशाप्रकारे आपण आता लिमिट बदलली x 0 वरून a आणि y ही 0 वरून x पर्यंत जाईल आणि आता आपण हे इंटीग्रेट करू शकतो कारण जेव्हा आपण इंटीग्रेट करतो तेव्हा y च्या संदर्भात हे सोपे होते जे आपल्याकडे हे x हा कॉन्स्टंट आहे तर आपल्याकडे टर्म आहे तर आपण येथून जाऊया तर आता आपल्याकडे काय आहे आपल्याकडे हे इंटीग्रेशनचा क्रम बदलल्यानंतर आपल्याकडे हा y या 0 ते x आणि x या 0 ते a पर्यंत जाईल तर प्रथम आतील इंटीग्रेशन करताना तर आपण बाह्य निराकरण करतो तर x हा 0 ते a आणि आतीलसाठी आता आपण इंटीग्रेट करू शकतो तर हा y च्या संदर्भात देईल आणि नंतर आपल्याकडे y ची लिमिट 0 ते x आणि बाह्य इंटीग्रल x पर्यंत आहे तर हा x रद्द होईल आणि आपल्याकडे tan 1y x आहे जे 0 ते a असेल तर अप्पर लिमिट जेव्हा आपण tan 1 ठेवतो तेव्हा tan 10 0 आणि नंतर हे आपल्याकडे येथे काय आहे आणि नंतर 0 ते a dx ही इंटीग्रल फक्त x असेल आणि अप्पर लिमिट आपल्याला a देईल तर ही इंटीग्रल व्हॅल्यू आहे म्हणून हा क्रम बदलणे खूप उपयुक्त ठरले जर आपण इंटीग्रेशनचा क्रम बदलला नसता तर थेट इंटिग्रलची व्हॅल्यू मोजणी करणे कठीण होते पण इंटीग्रेशनचा क्रम बदलून ते क्षुल्लक बनले आहे आणि आपल्याला या प्रमाणे व्हॅल्यू प्राप्त झाली आहे तर या इंटीग्रलची व्हॅल्यू आहे तर आपण आणखी काही समस्या विचारात घेत आहोत तर आपण या वर चर्चा करूया आणि आपण इंटीग्रेशनचा क्रम बदलू इच्छित आहे आणि नंतर त्याची व्हॅल्यू काढणे आवश्यक आहे जरी या प्रकरणात आपले इंटिग्रन्ड फक्त आहे म्हणून जेव्हा आपण y च्या बाबतीत किंवा x च्या संदर्भात डिफ्रन्शीएट करतो तेव्हा गुंतागुंत पातळी कमी अधिक समान असेल किंवा फरक पडणार नाही म्हणून पुन्हा इंटीग्रेशनचा क्रम बदलण्यासाठी आपल्याला येथे डोमेनचे स्केच करावे लागेल तर या प्रकरणात आपल्याकडे काय आहे आपल्याकडे हा ऍक्सिस आहे आणि आपल्याकडे हा y ऍक्सिस आहे आणि आपल्याला आता हे स्केच काढायचे आहे तर हे y या वरून y 2 x इतके आहे येथे y हा पॅराबोला आहे आपल्याकडे y आहे आणि मग आपल्याकडे y 2 x लाईन आहे जेव्हा x हा 0 असेल तेव्हा y हा 2 असेल आणि जेव्हा हे y हा 0 असेल तेव्हा x पुन्हा 2 होईल तर ही लाईन y 2 x आहे तर इथला एक्सप्रेशन असलेला रिजन y पासून y 2 x असेल तर हा आपला इंटीग्रेशनचा रिजन आहे आणि आता आपण छेदनपॉईंट काय आहे ते मिळण्यापूर्वी सहजपणे क्रम बदलू शकतो तर येथे जर आपण 2 x ठेवले तर आपल्याकडे असेल याचा अर्थ आपल्याकडे x 2 आहे तर x 2 आणि हे 0 च्या बरोबर आहे तर आपल्याकडे येथे पॉईंट आहे x 1 2 तर x बरोबर 1 आणि y देखील 1 असेल तर येथे छेदनपॉईंट 11 आहे x ची व्हॅल्यू 1 आहे तसेच y ची व्हॅल्यू 1 आणि या ठिकाणी येथे y ची व्हॅल्यू 2 आहे तर y हा 2 आहे आणि येथे x हा 2 असेल आणि y हा 0 असेल तर आपल्याकडे क्रम बदलू शकतील असे सर्व कोऑर्डीनेट्स आहेत तर हे 0 ते 1 होते आणि आता आपल्याला xy आणि dx dy असा क्रम पाहिजे प्रथम x च्या संदर्भात तर x च्या संदर्भात आपल्याला या x ऍक्सिसशी समांतर लाईन काढावी लागेल आणि ती कोठे एंट्री करते आणि डोमेन कोठे सोडते ते पहा तर या प्रकरणात हे नेहमी x0 कडून एंट्री करते तर येथे आपल्याकडे x0 इतकी लिमिट आहे आणि नंतर आपल्याकडे येथे अप्पर लिमिट आहे जी या xy 1 पर्यंत आहे आपल्याकडे x ची लिमिट नेहमी या x0 मधून एंट्री करते आणि y द्वारे बाहेर पडते म्हणजेच x बरोबर आहे तर येथे x हा 0 वरुन या a पॅरोबोला वर जाते आणि हे पॉईंट y 1 आहे तर y हा 0 ते 1 पर्यंत जाईल तर या पॉईंटपर्यंत आपल्याकडे हे आहे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक भाग असेल कारण जेव्हा y हा 1 ते 2 पर्यंत जाईल तेव्हा x ची लिमिट 0 ते या लाईनपर्यंत असेल याचा अर्थ असा की जेव्हा येथे y हा 1 ते 2 असेल तेव्हा आपल्यास येथे x ची लिमिट 0 ते 2 y पर्यंत असेल परंतु आता तो लाईनमधून बाहेर पडेल म्हणजे x हा 2 y आहे तर हे 2 y आणि इंटिग्रन्ड dx dy तर आता आपल्याकडे दोन भाग आहेत एक जेथे y हा 0 ते 1 पर्यंत जात आहे याचा अर्थ असा की येथे हे डोमेन आणि दुसरे अप्पर लिमिट जेथे y हा 1 ते 2 आहे जेथे x हा 0 ते 2 y पर्यंत जात आहे तर इंटीग्रेशनाच्या या क्रममध्ये बदल केल्यामुळे आपल्याकडे या दोन इंटीग्रलची अशी परिस्थिती आहे तर आपण या इंटीग्रलची स्वतंत्रपणे व्हॅल्यू काढू आणि मग इंटीग्रलची व्हॅल्यू आपण शोधू शकतो येथे प्रथम इंटीग्रल y 0 ते 1 पर्यंत जाईल आणि x हा 0 पासून पर्यंत जाईल प्रथम इंटीग्रल 0 1 आणि नंतर येथे x च्या संदर्भात तर y आणि x च्या समाधानाने जेव्हा आपण x इंटीग्रेट करतो तेव्हा हे असेल आणि x ची लिमिट 0 पासून पर्यंत ठेवावी लागेल आणि हे येथे dy आहे तर 0 ते 1 आणि y बाय पुन्हा y जेव्हा आपण ठेवू तर आपल्याकडे y आणि हे dy आहे तर आपल्याकडे आहे ते असेल आणि जेव्हा आपण 1 ला लिमिट घातल्यास ती 1 होईल तर आपल्याला येथे ही व्हॅल्यू मिळेल तर प्रथम इंटिग्रलची व्हॅल्यू आहे आणि नंतर आपण दुसर्या इंटिग्रलची व्हॅल्यू काढू शकतो तर येथे आपल्याकडे y हा 1 ते 2 पर्यंत आहे आणि दुसरा इंटीग्रल x हा 0 ते 2 y आहे तर आता आपण इंटीग्रेट करत आहोत x साठी हा असेल आणि लिमिट 0 ते 2 y आणि नंतर आपल्याकडे dy असेल हे 1 ते 2 बरोबर असताना आपल्याकडे आणि नंतर असेल तर आणि नंतर मायनस 0 तर हे आपल्याकडे dy आहे तर आणि हे 1 ते 2 तर आपल्याला येथे y ने गुणाकार करणे आवश्यक आहे तर आपल्याला हे मिळेल तर आता आपण हे सहजपणे 4y इंटीग्रेट करू शकतो आणि हे आहे आणि नंतर आपल्याकडे ही टर्म असेल आणि यासह असेल तर जेव्हा ही व्हॅल्यू आपण काढतो तेव्हा हे त्याचे इंटीग्रल होते तर येथे मिळवणे आवश्यक आहे तर हे जर आपण मिळवले तर ते होईल तर या इंटीग्रलची व्हॅल्यू आहे आणि आपण पुन्हा इंटीग्रेशनचा क्रम बदलण्याची कल्पना वापरली आहे जी या प्रकरणात आवश्यक नव्हती खरंतर हे इंटीग्रल इंटीग्रेशनचा क्रम बदलून अधिक गुंतागुंतीचे झाले आहे कारण आता आपल्याला दोन डोमेनचा विचार करावा लागत आहे एक म्हणजे y ते 1 आणि दुसरे 1 ते 2 पर्यंतचे तर या विशिष्ट प्रकरणात खरं तर क्रम बदलणे पूर्णपणे आवश्यक नव्हते थेट व्हॅल्यू काढणे सोपे झाले असते परंतु इंटीग्रेशनचा क्रम कसा बदलायचा हे शिकण्यासाठी येथे असे केले आता हा प्रॉब्लेम नंबर 2 आहे जिथे आपण पुन्हा इंटीग्रेशनचा क्रम बदलू आणि या इंटीग्रलची व्हॅल्यू काढू आणि खरंच या प्रकरणात इंटीग्रेशन क्रम बदलणे आवश्यक आहे कारण जर आपण x च्या संदर्भात प्रथम विचार केला तर हे इंटीग्रेशन x च्या संदर्भात इंटीग्रेट करण्यासाठी खूपच क्लिष्ट आहे परंतु आपण क्रम बदलल्यास तर येथे सर्व प्रथम dy आहे आपण dy च्या संदर्भात इंटीग्रेट करू आणि त्या प्रकरणात आपल्याकडे येथे फक्त y आहे तर क्रम बदलून आपण थेट इंटीग्रेशनकडे पहात आहोत तर हे दिसेल की आपण दिलेला हा इंटिग्रण्ड y च्या संदर्भात सहजपणे इंटीग्रेट करू शकतो तर क्रम बदलण्यासाठी आपल्याला आता या इंटीग्रेशनचा क्रम किंवा या इंटीग्रेशनचे डोमेन काढावे लागतील आपल्याकडे येथे x ऍक्सिस आहे आणि आपल्याकडे येथे y ऍक्सिस आहेत आणि x हा 0 पासून आहे तर हे काय आहे x बरोबर आहे तर जर आपण हे आणले आणि संपूर्ण स्क्वेअर घेतल्यास हे होईल हे सूचित करत आहे की हे आहे तर हे सर्कल आहे जे आपण आता काढू तर xa आहे तर हे सेंटर a आणि 0 वर हे सेंटर आहे आणि a ही रेडिअस आहे तर हे येथे कुठेतरी होणार आहे आपल्याकडे इंटीग्रल लिमिट पाहिल्यास आपल्याकडे a रेडिअसचे सर्कल आहे तर x साठी ते 0 वरून सर्कलमध्ये जाते तर 0 ते सर्कलकडे आणि ते y च्या दिशेने हे नक्की सर्कलकडे जाईल जे या सर्कलच्या रेडिअससारखे आहे तर हा येथे एक छोटा रिजन आहे तोच या इंटीग्रेशनचा रिजन आहे जो dy आहे जे आता काय होईल ते इंटीग्रेट करण्याच्या क्रमाने बदलले पाहिजे जर आपण क्रम बदलला तर प्रथम आपल्याला dy ची लिमिट निश्चित करावी लागेल तर इंटिग्रन्ड जसे आहे तसेच राहील आणि नंतर dx सह तर y साठी बदलणे आता आपल्याला y ऍक्सिसशी समांतर लाईन काढायची आहे आणि ते डोमेनमध्ये कुठे एंट्री करते आणि ते डोमेनमधून कुठून बाहेर पडते हे पहावे लागेल तर आता y साठी संपूर्ण डोमेन कव्हर करण्यासाठी येथे कोणत्याही ठिकाणी ती सर्कलमध्ये एंट्री करीत आहे तर मग इथे प्रश्न काय आहे तर ते y असेल ही y ची लोअर लिमिट असेल आणि ते ya पासून अस्तित्वात असेल तर ya हा अप्पर पॉईंट आहे आणि आता x दिशेकरीता ते आता x0 ते xa पर्यंत आहे कारण या लाईन x0 ते xa पर्यंत आहेत तर हे इंटीग्रलचे बाह्य लिमिट आहे तर आपल्याकडे येथे क्रम सहजतेने बदलला आहे आणि आता आतील y वरून ते ya आहे आणि आतील लिमिट x0 ते xa आहे तर आपल्याकडे y च्या संदर्भात आतील बाजूचे हे आहे आणि नंतर आपल्याकडे x च्या संदर्भात देखील आहे तर आता आपण सहजपणे आतील इंटीग्रेट करू शकतो तर यास y च्या संदर्भात इंटीग्रेशन करणे आपल्याकडे तेथे फक्त y स्क्वेअर टर्म असेल तर बाह्य इंटीग्रल 0 ते a असेल आणि नंतर मी y सोडल्यास इंटिग्रेन्ड असेल तर आपल्याकडे आहे तर आता चे लिमिट ठेवून तर आपल्याकडे आहे तर रद्द होईल नंतर आपल्याकडे आहे आणि हे संपूर्ण यासह बाहेर जाईल तर आणि हा आतील इंटिग्रलचा अचूक रिझल्ट आहे आणि आता आपण या बाह्य इंटिग्रलचीही व्हॅल्यू काढू शकतो तर या इंटीग्रलची व्हॅल्यू असेल आता या प्रॉब्लेममध्ये आपण इंटीग्रेशनचा क्रम बदलणार आहोत तर या प्रकरणात पुन्हा इंटीग्रेशन करण्याचा क्रम बदलू या आणि तो रिजन काढू आणि आपल्याकडे हा x आहे आणि आपल्याकडे y आहे तर y हा x वरून पर्यंत जातो जे आहे आपल्याकडे ही लाईन yx आहे आणि येथे पॅराबोला आहे तर ते सर्व प्रथम 0 येथे एकमेकांना छेदतील म्हणून x आणि तर x 1 तर हे हा पॅराबोला आहे आणि आता जर आपण पाहिले तर तर हे y या लाईनवरून पॅराबोलाकडे जाईल तर हा इंटीग्रेशनचा दिलेला क्रम होता आणि आता आपल्याला क्रम बदलण्याची इच्छा आहे तर आपल्याकडे आता f x y आहे आणि आपल्याकडे dx आणि dy आहे तर आपण प्रथम x ची लिमिट निश्चित करू तर येथे x च्या समांतर दिशेने एक लाईन काढणे आवश्यक आहे आणि ती डोमेनमध्ये कुठे एंट्री करते आणि कोठून बाहेर पडते तेथे आपण पाहिले पाहिजे तर येथे एंट्री पॉईंट पुन्हा पॅराबोला आहे तर x ची लिमिट x ते x y पर्यंत असेल तर येथे x y आहे तर हा पॉईंट 11 होता आणि आता या y च्या दिशेने होता तर अशा लाईन y0 ते y1 पर्यंत आहेत तर हे इंटीग्रेशनचा क्रम बदलणे आहे तर y ची लिमिट 0 ते 1 असेल आणि x ची लिमिट ते y असेल आणि नंतर असेल तर या व्याख्यानाचे शेवटचे उदाहरण तर आपल्याला पुन्हा इंटीग्रेशनचा क्रम बदलायचा आहे आणि y साठी आपली लिमिट या 4a ते 3a x पर्यंत जाईल तर पुन्हा हा रिजन आपल्याला काढायला हवा तर x ऍक्सिस आणि नंतर आपल्याकडे y ऍक्सिस आहेत तर हा y या 4a पासून जाईल किंवा हा 4ay आहे आणि मग आपल्याकडे तेथे अप्पर लिमिटवर 3 x असेल तर ही येथे लाईन आहे तर प्रथम ही लाईन काढू आणि ती x 0 होईल तर आपल्याकडे येथे 3a पॉईंट आहे y 3a पॉईंट आहे आणि जेव्हा y 0 आहे तेव्हा x 3a आहे तर ही लाईन आहे आणि आता आपल्याकडे हा 4ay आहे तर हा पॅराबोला आहे तर आता जर आपण y ची लिमिट पाहिली तर तर ती पॅराबोलावरून लाईनपर्यंत जाते तर पॅराबोलापासून ते लाईनपर्यंत ही y ची दिशा आहे आणि आता आपल्याला इंटीग्रेशनचा क्रम बदलायचा आहे याचा अर्थ असा की x च्या दिशेने आपल्याला x ऍक्सिसला समांतर लाईन काढायची आहे आणि पुन्हा आपणास अशी परिस्थिती आहे जी आपण आधी चर्चा केली आहे येथे या प्रॉब्लेममुळे दोन डोमेन असतील या लाईनीच्या आधी या लोअर डोमेनमध्ये आपल्याकडे x0 हा एन्ट्री पॉईंट आहे परंतु बाहेर जाण्यासाठी पॅराबोला आहे आणि येथे या डोमेनच्या वरच्या भागात आपल्याकडे x0 हा एंट्री पॉईंट आहे परंतु येथे बाहेर जाण्यासाठी पॉईंट पुन्हा ही लाईन आहे म्हणूनच इंटीग्रेशन क्रम बदलू इच्छित असल्यास आपल्याला आता दोन भिन्न रिजन्सचा विचार करावा लागेल तर या पहिल्या भागासाठी आपल्याला आता dx dy हवे आहेत तर येथे x हा x0 ते x या पॅराबोलाकडे जातो किंवा पर्यंत जातो आणि नंतर या प्रकरणात आपल्याला हा पॉईंट काय आहे हे देखील पहावे लागेल जे 2a गुणिले 0 असा येईल तर हे xy a आहे तर y0 ते y a आणि नंतर a ते 3 a पर्यंत तर आता x च्या रेंजमध्ये x ते ही लाईन आहे तर येथे x 0 वरुन जाईल आणि या लाईनवर जी y आहे म्हणजे याचा अर्थ असा की x येथे आहे आणि मग आपल्याकडे आणि आणि आहे म्हणूनच ही इंटीग्रेशनचा क्रम बदल होण्याने हे दोन इंटीग्रल मिळाले कारण आता आपल्याला डोमेनचे दोन भागात विभाजन करण्याची आवश्यकता आहे कारण या x ऍक्सिसशी समांतर असलेली ही लाईन एकापासून दुसर्याच्या मागे जात नव्हती परंतु या लोअर डोमेनमध्ये आपल्याकडे या x 0 पासून या पॅराबोलाच्या बरोबरीचे आहे तर येथे अप्पर डोमेनमध्ये जेव्हा y a असेल तर आपल्यास अशी स्थिती मिळेल की ते x 0 येथून एंट्री करेल आणि y3a x येथून बाहेर पडेल ही लाईन y3a x च्या बरोबरीची आहे आणि म्हणूनच आपल्याला इंटीग्रल दोन भागात विभाजित करावे लागेल तर हाच परिणाम आहे जो आपण आधीच येथे a ते 3a आणि 0 ते पर्यंत लिहिले आहे तर जेव्हा आपण इंटीग्रेट करण्याचा क्रम बदलतो तेव्हा कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे सर्वप्रथम बर्याच परिस्थितींमध्ये हे अतिशय उपयुक्त आहे जेव्हा आपण असे निरीक्षण करतो की दिलेले इंटिग्रण्ड दिलेले क्रमाने इंटीग्रेट करणे शक्य नाही तर इंटीग्रेशनाच्या क्रमात बदल करून इंटीग्रेशन करणे सोपे होते परंतु त्यासाठी इंटीग्रेशनच्या रिजनचे रेखाटन करणे खूप महत्वाचे आहे आणि नंतर डोमेनचे रेखाटन केल्यानंतर इंटीग्रेशनची लिमिट ठेवणे अधिक सोपे होते म्हणून आपण व्याख्याने तयार करण्यासाठी हे संदर्भ वापरले आहेत खूप खूप धन्यवाद